या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या मॉड्यूलमध्ये जे आपण पाहिले आहे ते इनपुट ऑफसेट व्होल्टेजचा प्रभाव आहे तर पूर्वीचे इनपुट ऑफसेट करंट आणि त्याआधी आपण इनपुट बायस करंट पाहिला आहे या वर्गात आपण थर्मल ड्रीफ्ट सारख्या ऑपरेशनल एम्पलीफायरची आणखी काही वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहू तर थर्मल ड्रीफ्ट म्हणजे नक्की काय तर चला स्लाइड पाहू थर्मल ड्रीफ्ट सेमीकंडक्टर अर्धसंवाहक उपकरणे असल्याने Op Amps वागणुकीत किंचित बदल घडतात जे ऑपरेटिंग तापमानात बदल करतात जे आम्हाला बरोबर माहित आहे कारण Op Amps सेमीकंडक्टर उपकरणांपासून बनलेले असतात तर Op Amps हे सेमीकंडक्टर डिव्हाइस म्हणून मानले जातात कारण आम्ही Op Amp ची रचना करण्यासाठी सेमीकंडक्टर मटेरियल वापरत आहोत आणि जेव्हा तुम्ही सेमीकंडक्टर मटेरियल वापरता तेव्हा त्यात हवा असते ती बदलेल ऑपरेटिंग तापमानात बदल झाल्यामुळे त्याचे वर्तन किंचित बदलेल तर 25 अंशाखालील आमचे सर्किट राहू शकत नाही म्हणून जेव्हा तापमान 35 अंशांपर्यंत वाढते तेव्हा याला ड्रीफ्ट बहाव म्हणतात बायस करंट ऑफसेट करंट ऑफसेट व्होल्टेज तापमानासह ठीक आहे तर आम्हाला समजले होते की एक वेगळे तापमान जर तुम्ही 1 तापमानासाठी नल केले असेल तर ते दुसर्या तापमानासाठी नल केले जाऊ शकत नाही चालू ऑफसेट व्होल्टेजसाठी ड्रीफ्ट पॅरामीटर्स निर्दिष्ट केले जाऊ शकतात आणि जसे उत्पादक डेटाशीट कोणत्याही विशिष्ट ऑप अँपचे प्रमाण निर्दिष्ट करते हे तपमानाच्या प्रत्येक डिग्री सेंटीग्रेड बदलासह इनपुट ऑफसेट बदलांच्या प्रमाणात सांगते आता LM741 साठी सर्वात वाईट केस ड्रीफ्ट 15 मायक्रो व्होल्ट प्रति डिग्री सेंटीग्रेड आहे हे सर्वात वाईट प्रकरण आहे तर जर सर्किट 0 ते 16 डिग्री पर्यंत चालवायचे असेल तर इनपुट 15 मायक्रो व्होल्ट प्रति डिग्री सेंटीग्रेड 60 डिग्री पर्यंत बदलू शकते जे 16 डिग्री तापमान श्रेणीपेक्षा 0 9 व्होल्ट आहे याचा अर्थ 0 ते 60 पर्यंत 0 9 मिलीव्होल्ट बदल आहे तर थर्मल ड्रिफ्ट समजून घेणे खूप महत्वाचे आहे की आपण कोणत्या तापमानाला आपले आउटपुट व्होल्टेज रद्द करत आहात आता एक उदाहरण पाहूया की 100 च्या वाढीसह आमचे नॉन इनव्हर्टींग एम्पलीफायर 25 अंशांवर शून्य आहे 0 15 मिलीव्होल्ट प्रति डिग्री सेंटीग्रेडवर ऑफसेट ड्रीफ्ट साठी तापमान 50 अंश वाढल्यास आउटपुट व्होल्टेजचे काय होईल ही एक दिलेली समस्या आहे ही समस्या काय आहे की नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायरसाठी तेथे आहे आणि त्याचा 100 चा फायदा आहे आणि तो 25 डिग्री सेंटीग्रेडवर शून्य आहे तर आमचे आउटपुट व्होल्टेज 0 बरोबर आहे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते परंतु जर तापमान जवळजवळ दुप्पट वाढले तर आउटपुट व्होल्टेजद्वारे काय होते 50 ते दुप्पट ऑफसेट व्होल्टेज ड्रिफ्टसाठी 0 15 मिली व्होल्ट्स प्रति डिग्री सेंटीग्रेड तपमानामुळे इनपुट व्होल्टेज 0 15 अंश सेंटीग्रेडने 50 उणे आहे जे 3 75 मिलीव्होल्टच्या बरोबरीचे आहे हे एक इनपुट बदल असल्याने आउटपुट व्होल्टेज Vo च्या बरोबरीने Vos बदलेल हे मिळवण्यासाठी Vos 3 75 ओपन लूप गेनमध्ये किंवा बंद लूप गेन 375 त्यामुळे आमचे आउटपुट व्होल्टेज Vo समान असेल 375 मिलीव्होल्टपर्यंत हे आउटपुट व्होल्टेजमध्ये खूप मोठे बदल दर्शवू शकते कारण आउटपुट व्होल्टेजमध्ये हा बदल खूप मोठा प्रवाह आहे तर याचा अर्थ असा की ऑपरेशनल अॅम्प्लीफायरच्या कामगिरीवर तपमानाचा खूप लक्षणीय परिणाम होतो चला आणखी काही पॅरामीटर्स पाहू काही अधिक वैशिष्ट्ये इनपुट पिन पाहण्यामध्ये इनपुट प्रतिबाधा कशी आहे इनपुट प्रतिबाधा LM741 मध्ये 2 मेगा ओमची किमान इनपुट प्रतिबाधा आहे हे जाणून घ्या की हे कमी मानले जाते अनेक ऑप एम्प्समध्ये 1 गीगा ओमपेक्षा जास्त इनपुट प्रतिबाधा आहे ठीक आहे आता इनपुट व्होल्टेज श्रेणी किती उच्च किंवा कमी व्होल्टेज इनपुट पिन लागू करता येण्यापूर्वी Op amp योग्यरित्या कार्य करत नाही तेथे इनपुट ऑफसेट व्होल्टेज श्रेणी म्हणतात योग्यरित्या कार्य करत नाही याचा अर्थ ते खराब होईल या प्रकरणात अधिक वजा 15 व्होल्ट्स गृहीत धरल्यास इनपुट खाली वजा 13 व्होल्ट खाली राहिले पाहिजे हे सर्वसाधारणपणे आम्ही सर्वसाधारणपणे बोलत आहोत जर मी प्लस वजा 15 ला लागू केले तर माझी इनपुट व्होल्टेज श्रेणी सुमारे वजा 13 व्होल्टच्या आसपास असावी मोठ्या सिग्नल व्होल्टेजने डीसी येथे ऑप अँपचा फायदा मिळवला आम्ही आधी सांगितले होते आणि ते पुन्हा अनंत होते वास्तविक जगात ते मोठे आहे परंतु अनंत नाही सामान्य लाभ सुमारे 200 व्होल्ट प्रति मिली वॅट किंवा 200000 उजवा आहे आता आउटपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज स्विंग करते आउटपुट व्होल्टेज स्विंग आम्ही कसे परिभाषित करू शकतो आउटपुट प्रकार पॉवर सप्लाय रेलच्या सर्व दिशेने स्विंग करतो प्लस 5 प्लस 15 वजा 15 किंवा आम्ही दिलेला कोणताही वीज पुरवठा सर्व मार्गाने जाऊ शकत नाही जास्तीत जास्त आउटपुट व्होल्टेज देखील लोड चालू उजव्यावर अवलंबून असते जितके लहान लोड आउटपुट मोठ्या लोड उजवीकडे जास्त जाऊ शकते बहुतेक ऑप अॅम्प्स आउटपुटला काही व्होल्टच्या आत पॉवर सप्लाय रेलमध्ये स्विच करू शकतात याचा अर्थ असा आहे की विशेष ऑप एम्प्स आहेत ज्याला रेल टू रेल ऑप अॅम्प्स म्हणतात जे 100 मिलि व्होल्टच्या आत आउटपुट स्विंग करू शकते हे विशेष ओप एम्प्स बॅटरीवर चालणाऱ्या उत्पादनांमध्ये वापरले जातात जेथे वीज पुरवठा 6 व्होल्ट किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो तेच तुमचे आउटपुट व्होल्टेज स्विंग आहे आपण दुसरे पॅरामीटर पाहू जे आउटपुट शॉर्ट सर्किट करंट आहे ओपी अँप किती करंट स्त्रोत करू शकतो किंवा आउटपुट पिन वरून सांगू शकतो आउटपुट व्होल्टेज 0 व्होल्टच्या जवळ घसरू शकतो जेव्हा व्युत्पन्न जास्तीत जास्त प्रवाह सामान्यतः ओपी एम्प वितरीत करू शकत नाही 50 मिली पेक्षा जास्त अँपिअर मग आम्ही एक आवडता सामान्य मोड नाकारण्याचे प्रमाण पाहिले आहे आम्हाला माहित आहे की फरक वाढणे सामान्य मोड लाभ जाहिरातीचे एक सेमी द्वारे आमचे सामान्य मोड नकार प्रमाण आहे Op Amps फक्त फरक आणि इनपुट आणि सामान्य मोड लाभ नाही परंतु प्रत्यक्षात ते एक सामान्य मोड व्होल्टेज आहे जरी एक लहान फायदा होईल जरी इनपुट समान असले तरी CMRR सांगते की Op amp हे किती सामान्य मोड लाभ कमी करत आहे 741 मध्ये 70 dB च्या CMRR ची सर्वात वाईट परिस्थिती आहे आणि सामान्यत ते 90 आहे dB म्हणजे 300000 तथापि 300000 पेक्षा अधिक CMRR म्हणून काही इन्स्ट्रुमेंटेशन आणि फरक एम्पलीफायर हे 30000 आहे बरोबर हे LM7 4 1 साठी 30000 आहे परंतु काही अॅम्प्लीफायरच्या बाबतीत काही इंस्ट्रुमेंटेशन आणि फरक एम्पलीफायर हे सुमारे 300000 आहे जे खरोखर महान CMRR आहे आमचे उत्पादन AD ते VD च्या जवळ असेल आम्ही पूर्वी समस्या पाहिल्या होत्या जेव्हा आम्ही शोधत होतो CMRR बरोबर आम्ही समस्या सोडवल्या आहेत आता वीज पुरवठा नाकारण्याचे प्रमाण काय आहे ते पाहू त्याला PSRR म्हणतात जर तुम्हाला डेटाशीटमध्ये V माहित असेल तर वीज पुरवठा नाकारण्याचे प्रमाण होते वीज पुरवठा व्होल्टेज नाकारण्याचे प्रमाण काहीच नाही परंतु हे सांगेल की Op amp पॉवर पिनवर येणारा आवाज किती चांगला फिल्टर करतो तेथे आवाज निर्माण होतो पॉवर पिनमध्ये देखील तर उदाहरणार्थ 120 हर्ट्झवर 100 मिली व्होल्टच्या लहरीसह 12 व्होल्टचा पुरवठा Op amp सर्किटचा हा परिणाम कसा Op amp सर्किटवर याचा काय परिणाम होईल आमच्याकडे 90 6 dB चे PSRR होते जे 63000 होते तर इनपुटद्वारे दिसणारी लहर 63000 च्या घटकाद्वारे कमी केली जाईल म्हणून 100 मिली व्होल्ट्सच्या लहरी आणि 96 डीबीच्या PSRR सह ओपी एएमपी इनपुटला 1 6 मायक्रो व्होल्टची लहर दिसेल म्हणून 100 च्या वाढीस Op amp मध्ये कोणतेही इनपुट नसतानाही 160 मायक्रो व्होल्ट्सचा लहरीपणा असेल म्हणूनच वीज पुरवठा चांगल्या प्रकारे फिल्टर करणे आणि आपल्याला समजलेला चांगला PSRR असणे आवश्यक आहे तर बहुतेक सर्किटमधील काही तुम्ही म्हणाल की तुम्हाला वीज पुरवठा वापरावा लागेल ज्यामध्ये खूप चांगला वीज पुरवठा व्होल्टेज शोधण्याचे प्रमाण आहे त्यामुळे वीज पुरवठ्याकडे येणाऱ्या आवाजाची योग्य काळजी घेतली जाते आणि आता ते साधारणपणे साधारणपणे 120 हर्ट्झवर निर्दिष्ट केले जाते परंतु ते उच्च वारंवारतेवर कमी होते हे वीज पुरवठा व्होल्टेज नाकारण्याचे प्रमाण आहे क्षणिक प्रतिसाद म्हणजे काय क्षणिक प्रतिसाद काहीच नाही परंतु हे आपल्याला एक कल्पना देते की Op amp पल्स इनपुटला किती वेगाने प्रतिसाद देईल तेथे ते क्षणिक आहे याचा अर्थ उदय वेळ सिग्नलपासून 10 टक्के ते 90 टक्के जाण्यासाठी लागणारा वेळ असू शकतो मी किती वेगवान आहे जेव्हा मी आहे आपण हे इनपुट योग्यरित्या लागू केल्यास हे Op amps म्हणूया इनपुटच्या वेळी मी लागू करतो की मी किती जलद आउटपुट बदल पाहू शकतो 10 च्या अंतराचा अंतर 1 काही मिलिसेकंदांचा दुसरा अंतर जो तुमचा क्षणिक प्रतिसाद आहे जो क्षणिक प्रतिसाद आहे म्हणून क्षणिक प्रतिसाद वेगवान असल्यास मी यासह आउटपुट व्होल्टेजमधील बदल पाहण्यास सतत सक्षम असले पाहिजे तर आपण आणखी काही गोष्टी पाहूया ज्याला स्लीव रेट म्हणतात स्ल्यू रेट म्हणजे ओपी अँप किती वेगाने बदलू शकतो आणि ते व्होल्ट प्रति मायक्रोसेकंदात मोजले जाते हे आपल्याला जास्तीत जास्त वारंवारता आणि मोठेपणा सिग्नलची कल्पना देईल आउटपुट योग्य विकृतीशिवाय हाताळू शकते 741 LM741 च्या बाबतीत सामान्यत स्लीव्ह रेट सुमारे 0 5 व्होल्ट प्रति मायक्रोसेकंड उजवीकडे असतो म्हणून जर तुमच्याकडे 10 किलो हर्ट्झ 10 व्होल्ट शिखर ते पीक साइन वेव्ह राईट फरक असेल तर आउटपुटवर सर्वात वेगवान बिंदू ज्यावर व्होल्टेज 0 क्रॉसिंग म्हणून बदलते dvdt बदलण्याचा दर काहीच नाही परंतु 0 63 व्होल्ट प्रति मायक्रोसेकंद 63 व्होल्ट प्रति मायक्रोसेकंड भिंतीच्या ठराविक व्हॅल्यू 0 5 व्होल्टच्या तपशीलाच्या ठराविक डेटाशीटमध्ये असल्याने 10 व्होल्ट्स पीक ते पीक साइन वेव्ह 0 क्रॉसिंगवर विरूपण होण्याची चांगली संधी आहे विकृतीशिवाय ऑपरेट करणे म्हणजे व्होल्टेज कमी करणे किंवा आपल्याला मिळालेली वारंवारता कमी करणे म्हणून जर माझे उत्पादन 0 63 व्होल्ट प्रति मायक्रोसेकंद असेल परंतु माझे स्पेसिफिकेशन असे म्हणते की माझा स्लीव्ह रेट 0 5 मायक्रोसेकंद व्होल्ट प्रति मायक्रोसेकंद असावा तर 0 क्रॉसिंगच्या क्रॉसिंगवर आणि ऑपरेट करण्यासाठी तेथे आउटपुट विकृत होण्याची शक्यता आहे ऑप एम्प कोणत्याही विकृतीशिवाय आम्हाला व्होल्टेज कमी करणे आणि वारंवारता कमी करणे आवश्यक आहे पुन्हा LM741 हे कमी Op amp म्हणून समजले जाते आपण एक Op amp मिळवू शकता ज्यामध्ये 1 व्होल्ट प्रति नॅनोसेकंद जास्त आहे चला पुढचे एक बँडविड्थ पाहू किंवा बँडविड्थ उत्पादन मिळवू Op amp ची खूप महत्वाची वैशिष्ट्ये लहान सिग्नल साठी वारंवारतेचे कार्य म्हणून गेन जे आऊटपुट आहे अमर्यादित आहे दराने LM741 ला 1 मेगाहर्ट्झ चे गेन बँडविड्थ उत्पादन आहे याचा अर्थ असा की एका मेगा हर्ट्झ इनपुटसह जास्तीत जास्त गेन 1 आहे परंतु प्रत्यक्षात हा गेन 1 पेक्षा कमी आहे कारण उत्पादनाद्वारे मिळणारा फायदा तीन dB डेसिबल 0 3 dB पॉईंट म्हणून परिभाषित केला आहे बरोबर आम्ही आधीच पाहिले आहे की 3 डीबी काय आहे किंवा ते कुठे आहे व्होल्टेज त्याच्या मूळ मूल्याच्या सुमारे 0 707 खाली येते आम्ही पाहिले आहे की जर इनपुट सिग्नल 100 किलो वॅट्स असेल तर जास्तीत जास्त लाभ 10 होईल परंतु हे 10 किलो हर्ट्झ आहे इनपुट कमाल लाभ 10 बरोबर असेल तर हे तुमच्या बँड रुंदी किंवा बँडविड्थ उत्पादन पुरवठ्याबद्दल आहे जे विद्युत पुरवठ्यातून काढलेले वर्तमान असते जेव्हा कोणतेही लोड नसते जेव्हा Op amp वर कोणतेही लोड नसते तेव्हा कॉल करा तर एक विद्युत प्रवाह आहे जो Op amp ला भार नसताना काढला जातो तर हा तुमचा पुरवठा चालू आहे तेथे कमी Op Amps उपलब्ध आहेत जे 10 पेक्षा कमी मायक्रो अँपिअरवर चालतात सहसा वेगवान Op Amp अधिक शक्तीवर चालते हे स्पष्ट आहे की हे स्पष्ट आहे म्हणून जेव्हा आपण पाहता तेव्हा हे काही पॅरामीटर आहेत जे आम्ही डेटाशीटमध्ये पहात आहोत म्हणून जर आपण पटकन मागे गेलो आणि हे पाहिले की डेटाशीटमधील पॅरामीटर्स नेमके कुठे आहेत तर ते होईल की आपण पाहणार आहोत की डेटा शीट जे आम्ही पहात होतो की आता या पॅरामीटर्सकडे लक्ष देऊन वैशिष्ट्ये समजून घेत आहोत त्याला काही अर्थ आहे का परत जा आणि आम्ही डेटा शीटमध्ये दिलेले मापदंड किंवा वैशिष्ट्ये समजून घेत आहोत का ते पहा LM741 च्या डेटा शीटमध्ये दिलेले मापदंड किंवा वैशिष्ट्ये काय आहेत आणि काय आहेत हे आपण पुन्हा एकदा पटकन पाहूया आणि आम्ही हे विशिष्ट मॉड्यूल संपवणार तर आपण पुन्हा एकदा स्लाइड पाहू आपण जे पाहता ते येथे आहे आपण जे पाहता ते आहे जर तुम्ही वैशिष्ट्ये पुरवठा व्होल्टेज वर गेलात तर आम्ही हे आउटपुट पाहिले आहे तर एक कालावधी आम्ही वीज अपव्यय तापमान श्रेणी पाहिले आहे आता जर तुम्हाला इथे इनपुट ऑफसेट व्होल्टेज दिसले जे आम्हाला बरोबर माहित आहे आम्ही इनपुट ऑफसेट व्होल्टेजच्या परिणामाची भरपाई कशी करू शकतो आम्ही ऑफसेट करंटच्या परिणामाची भरपाई करू शकतो बायस करंटच्या प्रभावाची भरपाई करू शकतो इनपुट प्रतिरोध काय आहे इनपुट व्होल्टेज श्रेणी काय आहे आउटपुट शॉर्ट सर्किट करंट म्हणजे काय व्होल्टेज स्विंग म्हणजे काय सामान्य मोड नकार प्रमाण काय आहे पॉवर सप्लाय रिजेक्ट रेशो काय आहे स्ल्यू रेट काय आहे बँडविड्थ काय आहे विजेचा वापर किती आहे पुरवठा करंट म्हणजे काय आता आम्ही स्लाइड्समध्ये जे काही पाहिले ते आपण पाहू शकतो आम्ही स्लाइड्समध्ये सर्व काही पाहिले आहे त्याच प्रकारे इनपुट ऑफसेट व्होल्टेज व्होल्टेज ड्रिफ्ट राईट CMRR कारण CMRR मध्ये पॉवर सप्लाय रिजेक्ट रेशो आउटपुट स्त्रोत कव्हरेज सर्किट करंट आता दिलेल्या डेटाशीटसाठी दिलेल्या डेटा शीटसह तुम्ही लोक गोष्टी कशा गोष्टी योग्य कसे चालतात हे समजून घेण्यास सक्षम असाल ही अशी कल्पना होती की कमीतकमी कमीतकमी डेटाशीटवरील काही पॅरामीटर्स जेव्हा आपण डेटाशीट उघडता तेव्हा आपल्याला माहित असेल त्याच वेळी त्या विशिष्ट IC साठी ऑर्डरिंग माहिती काय आहे हे देखील डेटा शीटमध्ये दिले आहे तर आत्तापर्यंत आपण जे पाहिले आहे आम्ही पाहिले आहे की डेटाशीट कसे उघडले जाते जेव्हा आम्ही डेटाशीट उघडतो तेव्हा डेटा शीटमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांचे पॅरामीटर्स काय असतात आणि या गुणांचा वापर आमच्या आउटपुटची योग्य भरपाई करण्यासाठी कसा मिळवायचा हे समजून घेऊ शकतो आमचे आउटपुट 0 असणे किंवा आउटपुट शून्य करणे तर आपण इनपुट बायस करंट इनपुट ऑफसेट व्होल्टेज इनपुट ऑफसेट करंट बरोबर कसे सामोरे जाऊ शकतो हे समजून घेतले पाहिजे जेव्हा दोन्ही टर्मिनल इनपुट ग्राउंड असतात तेव्हा आम्ही आउटपुट व्होल्टेज कसे रद्द करू शकतो हे आम्हाला समजून घ्यावे लागेल जर मी तापमान योग्य बदलले तर आउटसेट व्होल्टेजमध्ये बदल कसा होईल हे देखील समजून घ्यावे लागेल प्लॉट्स किंवा फ्रिक्वेन्सीचा एकूण कामगिरीवर कसा परिणाम होईल हे आम्हाला समजून घ्यावे लागले तर समजून घेण्यासाठी बर्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत आणि ऑपरेशनल एम्पलीफायर नावाच्या या विशिष्ट एम्पलीफायरला समजून घेण्यासाठी आम्ही त्या गोष्टीमधून काही गोष्टी घेतल्या आहेत म्हणून मला आशा आहे की जर तुम्ही या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी या विशिष्ट सिद्धांत वर्गासाठी व्याख्यानांच्या संपूर्ण मालिकेतून गेलात तर तुम्हाला विशेषत ऑपरेशनल अम्प्लीफायर्सच्या क्षेत्रात गोष्टी कशा चालतात हे कळेल जेव्हा तुम्हाला इंडिकेटर सर्किट दिले जाते तेव्हा गोष्टी कशा चालतात हे तुम्हाला कसे कळेल आणि जर तुम्हाला विचारण्यात आले की प्रोसेस फ्लो काय आहे किंवा तुम्ही इंडिकेटर सर्किट किंवा इंडिकेटर सर्किट किंवा एखादे उपकरण कसे बनवू शकता तर तुम्ही किमान ते सांगू शकाल आता आम्हाला माहित आहे की प्रक्रिया प्रवाह कसे कार्य करते आम्हाला माहित आहे की आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड कसे वाढवू शकतो आम्हाला माहित आहे की आम्ही धातू कशी जमा करू शकतो आम्हाला लिथोग्राफी कशी करता येईल हे माहित आहे आम्हाला माहित आहे की ए MOSFET कसे बनवले जाते आम्ही N चॅनेल बनवू शकतो आम्ही P चॅनेल बनवू शकतो आम्हाला कमी माहित आहे MOSFET आम्हाला माहित आहे आणि MOSFET आम्हाला MOSFET चा अनुप्रयोग बरोबर माहित आहे हे ड्रेन वैशिष्ट्ये आहेत आम्हाला हस्तांतरणाची वैशिष्ट्ये माहित आहेत आम्हाला करंट मिरर माहित आहे आम्हाला माहित आहे की CMOS नॉट गेट म्हणून कसे कार्य करते म्हणून जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की आम्ही या सिद्धांताशिवाय 30 तासांच्या या कमी कालावधीत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे जसे की मी सांगितले की आम्ही काही प्रयोग देखील करू तर तुम्हाला सर्किट कसे वापरावे आणि प्रयोग कसे करावे याची कल्पना येते तर आम्हाला हे देखील समजले आहे की सिद्धांत कसा आहे आम्ही काही अनुकरण करतो आणि आम्ही ब्रेडबोर्डवर काही प्रयोग करू त्याबरोबर मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय